डायनॅमिक प्रोग्रामिंग स्पष्ट करण्यासाठी हे एक शेवटचे उदाहरण आहे आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन प्रॉब्लेम पाहू मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसे काम करते याबद्दल तुम्हाला माहिती असेल साधारणपणे कॉम्पॅटिबल इंट्री असलेले मॅट्रिक मधील दोन रो आपण घेतो आता प्रत्येक एंट्री साठी आपण नवीन मॅट्रिक्स मधील एन्ट्री कॉम्प्युट करतो आपण प्रत्येक रो सेम लेन्थ असलेल्या कॉलम ने मल्टिप्लाय करून आलेल्या व्हॅल्यू ची बेरीज करतो जर आपल्याकडे m बाय n मॅट्रिक्स असेल तर n टाइम्स p होतो जेणेकरून फायनल उत्तर हे m टाइम्स p असते फायनल प्रॉडक्ट मॅट्रिक्स साठी आपल्याला m p एन्ट्री करावे लागतात त्याचप्रमाणे प्रत्येक एन्ट्रीसाठी इतर n एन्ट्री बेरीज करावी लागते या गोष्टी साठी ऑर्डर n टाईम लागतो टोटल वर्क सहजपणे m टाइम्स n टाइम्स p असे कॉम्प्युट करता येते मॅट्रिक्स AB मल्टिप्लिकेशन म्हणजे एका प्रकारे 1 2 3 N एन्ट्री यांचे बेरीज दोन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन साठी सरळ सरळ अल्गोरिदम आहे त्यामध्ये तीन नेस्टेड लूप यांचे प्रॉडक्ट आहे आणि तो m टाइम्स n टाइम्स p ऑर्डर घेतो सगळेच डायमेन्शन सारखे असतील तर तो n क्यूब अल्गोरिदम ठरतो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन साठी इतरही काही चांगले मार्ग आहेत परंतु या लेक्चरचा तो उद्देश नाही साधारणपणे सरळ सरळ दोन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन साठी m टाइम्स n टाइम्स p मार्ग आहे आपला इंटरेस्ट म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन सिक्वेन्स कशा पद्धतीने कराव्यात हा आहे समजा आपल्याला तीन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन A टाइम्स B टाइम्स C करणे आहे तुम्ही प्रथम A B मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकतात आणि नंतर C मल्टिप्लाय करावा किंवा तुम्ही आधी B C मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकतात आणि नंतर A मल्टिप्लाय करावा म्हणजे A टाइम्स B C कारण नॉर्मल नंबर्स मल्टिप्लिकेशन साठी असोसिएटिव्ह ऑर्डर नुसार ग्रुप मल्टिप्लिकेशन मुळे फरक पडत नाही आपण 6 टाइम्स 3 टाइम्स 2 साठी 6 टाइम्स 3 प्रथम केले किंवा 3 टाइम्स 2 प्रथम केले तरी फायनल प्रॉडक्ट सारखेच येणार आहे ब्रॅकेट मुळे उत्तर बदलत नाही फायनल व्हॅल्यू तीचअसते परंतु उत्तर काढताना त्याचा कॉम्प्युटिंग कॉम्प्लेक्ससिटी वर ड्रामॅटिक इफेक्ट होऊ शकतो समजा आपल्याकडे A B आणि C असे तीन मॅट्रिक्स आहेत त्यापैकी मॅट्रिक्स A ला बेसिकली 1 रो आणि 100 कॉलम आहेत तर मॅट्रिक्स B ला 100 रो आणि 1 कॉलम आहे त्याचप्रमाणे मॅट्रिक्स C ला 1 रो आणि 100 कॉलम आहे हे मॅट्रिक्स वर स्लाइड मध्ये दाखविल्याप्रमाणे आहेत आता आपण d टाइम्स C मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 100 गुणिले 1 म्हणजे 100 मिळतात आऊटपुट 100 बाय 100 मॅट्रिक्स मिळतो मॅट्रिक्स मध्ये 10000 एन्ट्री आहेत म्हणून त्याला 10000 स्टेप लागतील आता आपण या तयार झालेल्या मॅट्रिक्स ला A ने मल्टिप्लाय केल्यावर 1 गुणिले 100 गुणिले 100 म्हणजे इतर 10000 स्टेप मिळतील BC मल्टिप्लिकेशन केल्यावर A ने मल्टिप्लाय केले तर 10000 अधिक 10000 म्हणजे 20000 स्टेप होतात या ठिकाणी आपण तीच गोष्ट दुसऱ्या पद्धतीने केली समजा A आणि B मॅट्रिक्स यांचे मल्टिप्लिकेशन प्रथम केले तर या सर्व गोष्टी 1 बाय 1 सिंगल एन्ट्री होतील म्हणजे आपल्याला 1 गुणिले 100 गुणिले 1 म्हणजेच 100 स्टेप मिळतील रो आणि कॉलम एकाच इंट्री मध्ये कोलॅप्स होतील म्हणजेच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कॉम्प्युटिंग एकाच एन्ट्री प्रमाणे होऊन रिझल्ट देखील एक एन्ट्री येईल आता आपल्याकडे ही एक एन्ट्री आहे आपल्याला इतर गोष्टींनी मल्टिप्लाय करणे आहे प्रत्येक कॉलम साठी आपल्याला एक एन्ट्री मिळेल त्यासाठी 100 स्टेप लागतील अशाप्रकारे A गुणिले B एका एन्ट्री मध्ये कोलॅप्स करण्यासाठी 100 स्टेप लागतील त्यानंतर C मॅट्रिक्स बरोबरचे प्रॉडक्ट कॉम्प्युट करता येईल हे काम 20000 स्टेप ऐवजी 200 स्टेप मध्ये झाले आहे अशाप्रकारे सिक्वेन्स ऑफ मल्टिप्लिकेशन असोसिएटिव्ह असल्यामुळे ऑर्डर महत्त्वाची ठरत नाही तुम्हाला सारखेच उत्तर मिळते तुम्ही असोसिएटिव्ह स्टेप कोणत्या सिक्वेन्स मध्ये करतात त्यानुसार मल्टिप्लिकेशन साठी लागणारा वेळ वाचतो किंवा वाढू शकतो साधारणपणे आपल्याकडे M 1 ते M n असे सिक्वेन्स असते प्रत्येक सिक्वेन्स मध्ये काही रो आणि कॉलम असतात आपल्याला खात्री करावी लागते की प्रत्येक शेजारील जोडी मल्टिप्लिकेशन केली जाईल पहिले दोन म्हणजे r 1 c 1 r 2 c 2 याप्रमाणे या ठिकाणी c 1 नंबर r 2 प्रमाणे हवा म्हणजे पहिल्या मॅट्रिक्स मधील कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्स मधील रो ईतकेच हवे त्याचप्रमाणे c 2 हे r 3 इतके हवे याप्रमाणे पुढे डायमेन्शन मॅच होतील याची खात्री हवी आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन शक्य होईल आपले टार्गेट म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कोणत्या ऑर्डर मध्ये करावे ते शोधणे साधारणपणे आपण दोन मॅट्रिक्स A आणि B यांचे मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण तीन मॅट्रिक्स एकत्रितपणे घेऊन डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकत नाही जर आपल्याला तीन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचे असेल तर ते दोन स्टेप प्रमाणे म्हणजे प्रथम A टाइम्स B आणि नंतर C किंवा B टाइम्स C आणि नंतर A त्याच प्रमाणे n मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन साठी आपल्याला दोन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करावे लागेल परंतु त्यासाठी कोणते दोन मॅट्रिक्स हे कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे आपण M 1 2 करू शकतो आणि नंतर कंबाईन करून 3 बरोबर कॉम्बिनेशन करू शकतो किंवा आपण M 1 2 M 3 4 करून नंतर M 1 2 मल्टिप्लाइड बाय M 3 4 करू शकतो याप्रमाणे पुढे प्रॉडक्ट कॉम्प्युटिंग साठी ऑप्टिमल मार्ग कोणता आहे इतर शब्दात सांगायचे झाले म्हणजे ब्रॅकेट ठेवण्या साठी ऑप्टिमल मार्ग कोणता आहे ब्रॅकेट आपल्याला काय सांगतात जर आपल्याला M1 M2 M3 M4 मॅट्रिक्स मल्टिप्लाय करायचे असतील तर एक मार्ग म्हणजे M1 M2 मल्टिप्लाय करा आणि नंतर M3 M4 दुसरा मार्ग म्हणजे M1 M2 मल्टिप्लाय करा त्यानंतर M3 मल्टिप्लाय करा शेवटी M4 मल्टिप्लाय करा डिफरंट पद्धतीने ब्रॅकेट केल्यामुळे मल्टिप्लिकेशन साठी डिफरंट व्हॅल्युएशन ऑर्डर मिळतात अॅक्च्युअल कॉम्प्युटेशन न करता मल्टिप्लिकेशन साठी बेस्ट कॉम्प्युटिंग सिक्वेन्स कोणती आहे ते आपल्याला शोधने आहे जेणेकरून ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करता येतील इंडक्टिव्ह स्ट्रक्चर म्हणजे काय या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्यावी ती म्हणजे फायनली जेव्हा आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आपण केवळ दोन मॅट्रिक्स एका वेळेला घेतो सर्वसाधारण पणे या गोष्टीचा शेवट एक ग्रुप दुसऱ्या ग्रुप सोबत मल्टिप्लिकेशन करत होत जातो ते वर स्लाईड मध्ये दाखविले आहे या सर्व गोष्टी M 1 प्राईम ला कोलॅप्स होतात तर इतर सर्व गोष्टी M 2 प्राईम ला कोलॅप्स होतात फायनली M1 प्राईम आणि M2 प्राईम यांचे मल्टिप्लिकेशन केले जाते इतर शब्दात सांगायचे झाले तर M 1 प्राईम हा 1 पासून k पर्यंत आणि तर M 2 प्राईम हा k अधिक 1 पासून n पर्यंत असतो वर स्लाईड मध्ये M 1 प्राईम आणि M 2 प्राईम दाखविले आहे तर k हा 1 ते n दरम्यान असतो सर्वात वाईट केस मध्ये आपण M 1 करू शकतो आणि दुसर्या बाजूला M 2 M n पर्यंत ही संपूर्ण गोष्ट करू शकलो असतो सर्वात वाईट केस मध्ये आपण M 1 2 करू शकलो असतो एक्सट्रीम केस मध्ये M 1 गुणिले M n उणे 1 आपण कदाचित आधीच कॉम्प्युटिंग केले असेल आता शेवटी M n ने गुणाकार करायचा आहे किंवा ते दरम्यान कुठेही असू शकते जर एक आर्बिट्ररी k निवडले तर पहिल्यामध्ये r 1 रो c k कॉलम आहेत दुसऱ्या केस मध्ये k अधिक 1 रो c n कॉलम आहे परंतु आपल्याला माहित आहे की c k हे r k अधिक 1 बरोबर आहे ते अशा प्रकारे हा मॅट्रिक्स वर्क करेल फायनल कॉम्प्युटेशन म्हणजे r 1 गुणिले c k गुणिले c n असेल त्या ठिकाणी m गुणिले n गुणिले p रो गुणिले कॉलम कॉमन नंबर असले कॉलम रो गुणिले फायनल नंबर ऑफ कॉलम या मल्टिप्लिकेशन ची कॉस्ट किती असावे याबद्दल आपल्याला अंदाज येऊ शकतो या ठिकाणी आपल्याला रीकर्सीव्हली दोन फॅक्टर कॉम्प्युटेशन बद्दलची इंडक्टिव्ह कॉस्ट ऍड करावी लागेल साधारणपणे M 1 प्राईम आणि M 2 प्राईम कम्प्युट करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल आपल्याला M 1 k पोझिशन वर स्प्लिट करण्याचे कॉस्ट काढावी लागेल ती कॉस्ट M 1 ते M k कॉस्ट अधिक M k प्लस वन ते M n अधिक शेवटचे मल्टिप्लिकेशन r 1 गुणिले c k ते c n अशी असेल डिफरंट केस साठी कॉस्ट निश्चितच बदलत जाईल त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या बऱ्याच केसेस देखील असतील आपण मागे म्हटल्याप्रमाणे k साठी n वजा 1 चॉईस असतील म्हणजे k ची व्हॅल्यू 1 ते n वजा 1 यादरम्यान काहीही असू शकते त्या ठिकाणी n वजा 1 सब प्रॉब्लेम असतील आपण मागे लोंगेस्ट कॉमन सब सिक्वेन्स प्रॉब्लेम मध्ये पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी देखील दोन सब प्रॉब्लेम तयार होतील आपण पहिले लेटर a i किंवा दुसरे लेटर b j ड्रॉप करू शकतो आणि दोन सब प्रॉब्लेम कन्सिडर करता येते या दोन्हीपैकी कोणता बेटर आहे हे समजण्यासाठी आपल्याकडे मार्ग नाही म्हणून आपण दोन्ही प्रॉब्लेम घेऊन त्याचा मॅक्स ठेवू या आता आपल्याकडे k साठी n वजा 1 डिफरंट चॉईस आहेत परंतु यापैकी कोणती बेटर आहे हे समजण्यासाठी आपल्याकडे मार्ग नाही यापैकी सर्व ट्राय करून मिनिमम ठेवू या मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण मॅक्सिमम ठेवले होते कारण आपल्याला लोंगेस्ट कॉमन सब सिक्वेन्स हवी होती परंतु या ठिकाणी आपल्याला मिनिमम कॉस्ट हवी आहे त्या मुळे आपण मिनिमम पद्धतीने स्प्लिट करणारा k चॉईस करू आणि रीकर्सिवली प्रत्येक गोष्ट मिनिमाईज आणि स्प्लिट करत जाऊ अशाप्रकारे इंडक्टिव स्ट्रक्चर आहे शेवटी आपण असे म्हणू शकतो की M1 ते Mn हा गुणाकार करण्याची किंमत ही M1 ते Mk आणि Mk 1 ते Mn या गुणाकार करण्याच्या किमतीच्या K च्या सर्व पर्यायांसाठी किमान आहे अर्थातच आपण जो K निवडला आहे त्यासाठी आपल्याला शेवटचा गुणाकार करावा लागेल जो आपल्याला हा सब मॅट्रिक्स देतो म्हणून हे r1 ck cn असे आहे तर जेव्हा आपण हे घेतो तेव्हा आपल्याकडे M1 ते Mn आहे आणि म्हणून आपण M1 ते Mk घेऊ शकतो तर आता आधी आपल्याला हे कुठेतरी स्प्लिट करावे लागेल म्हणून आपण आता इथे M1 तसेच Mn देखील नसलेल्या सेगमेंट सोबत हे थांबवू हे कुठेतरी Mj ला सुरु होत आहे आणि Mk ला जात आहे सामान्यपणे आपल्याला ही क्वांटीटी अर्बाईटरी लेफ्ट आणि राईट पॉईंट साठी दर्शवण्याची गरज आहे आपण हा डाव्या बाजूचा पॉईंट 1 आहे असे गृहीत धरू शकत नाही आणि तसेच हा उजव्या बाजूचा पॉईंट n आहे असे देखील गृहीत धरू शकत नाही सामान्यपणे जर आपल्याकडे Mi ते Mj असा सेगमेंट असेल तर आपल्याला या i पासून ते पर्यंत असलेल्या सर्व व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू हवी आहे आपल्याला किमान किंमत हवी आहे जी आपल्याला Mi ते Mk आणि Mk 1 ते Mj पर्यंत कॅल्क्युलेट करून मिळते आणि शेवटी या गुणाकाराची किंमत ri ck cj अशी येते ही कॉन्टिटी आपण किंमत ij अशी लिहू शकतो Ij ही किंमत Mi ते Mj या सेगमेंट मधील सर्वोत्तम K ची निवड करून मिळते आणि आपण हीच रिकर्सिव्ह इंडक्टिव्ह डेफिनिशन वापरून सर्वोत्तम निवडू शकतो जर आपण 1 या लेन्थ चा सेगमेंट घेतला आणि समजा आपल्याला फक्त 1 ते 1 किंवा 3 ते 3 किंवा 7 ते 7 हा मॅट्रिक्स मल्टिप्लाय करायचा असेल तर इथे काहीच करावे लागणार नाही हा फक्त मॅट्रिक्स आहे तिथे कोणताही गुणाकार नाही म्हणून किंमत 0 आहे तेव्हा आपण हे कॉस्ट ij मीन ओव्हर i k j कॉस्ट ik कॉस्ट k 1 j rickcj असे लिहू शकतो जो खरोखर गुणाकार आहे आणि अर्थातच i हा नेहमीच j पेक्षा लहान किंवा समान असणार आहे कारण आपण हे डावीकडून उजवीकडे करत आहोत आणि आपण असे गृहीत धरू शकतो की आपल्याला सेगमेंट हा i हा j पेक्षा लहान किंवा समान असलेल्या या दोन पॉईंट मधील आहे तर i हा j पेक्षा लहान किंवा समान आहे आणि आपण कॉस्ट ij हे मॅट्रिक्स म्हणून पहात आहोत तेव्हा हा संपूर्ण एरिया जिथे i हे j पेक्षा मोठे आहे ते निघून जाते तेव्हा आपण फक्त या डायगोनल वर पाहू आणि या डायगोनल वर असलेल्या i i अशा व्हॅल्यू असणार आहेत सुरुवातीला या सर्व व्हॅल्यू झिरो असणार आहेत तिथे या डायगोनल वर पोझिशन j ते पोझिशन j असलेल्या व्हॅल्यूच्या गुणाकाराची किंमत नसेल आता i j कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला K निवडावा लागेल आणि नंतर या K साठी म्हणजेच आपल्याला i k कॅल्क्युलेट करावा लागेल आणि यावरून असे म्हणता येऊ शकते की जर मला i j कॅल्क्युलेट करायचे असेल तर मला चांगल्या K ची निवड करावी लागेल आणि चांगल्या K ची निवड करण्यासाठी मी हे बऱ्याच प्रकारे दर्शवू शकतो तेव्हा उदाहरणार्थ समजा मला ही विशिष्ट गोष्ट कॅल्क्युलेट करायचे आहे तेव्हा मी असे म्हणेल की i ते i ही नोंद घ्या आणि नंतर आपण i 1 ते j असे घेऊ तेव्हा माझ्याकडे i 1 ते j ही नोंद आहे मला या दोन नोंदींची बेरीज करावी लागेल नाहीतर मला ही एक नोंद घ्यावी लागेल आणि या दुसऱ्या नोंदी सोबत ते मिळवावे लागेल सामान्यपणे जर माझ्याकडे तिथे हे असेल तर मी ही नोंद माझा पॉईंट k म्हणून निवडेल आणि नंतर मला या नोंदी सोबत ते ऍड करावे लागेल आणि ही बेरीज घ्यावी लागेल किंवा मला ही नोंद घेऊन नंतर ती या नोंदी सोबत ऍड करावे लागेल नंतर ते यासोबत एड करावे लागेल आणि असे करत राहावे लागेल समजा आपल्याकडे n व्हॅल्यू लूज आहे यासाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत तर मला इथे या सर्व व्हॅल्यूज ची गरज आहे मला डाव्या बाजूला आणि खालच्या बाजूला काहीतरी हवे आहे परंतु मी डायगोनल बाजूने सुरू केले तर ते काम सोपे होईल कारण ऍक्च्युली सुरुवातीलाच आपण त्या व्हॅल्यू फिल केल्या तर ती बेस केस होईल त्यानुसार डाव्या बाजूला आणि खालच्या बाजूला फिल करता येईल कारण मला डाव्या बाजूच्या आणि खालच्या बाजूच्या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला डायगोनल फिल करता येईल पुढच्या स्टेप मध्ये मी पुन्हा डायगोनल फिल करू शकतो कारण आपल्याकडे खालच्या बाजूच्या व्हॅल्यू आहेत पुढील एन्ट्री साठी आपल्याकडे डाव्या बाजूच्या आणि खालच्या व्हॅल्यू असल्यामुळे डायगोनल फिल करता येऊ शकतो आपण प्रत्येक डायगोनल प्रमाणे फिल करू शकतो इंडक्टिव्ह डेफिनेशन नुसार या ऑर्डर प्रमाणे आपण टेबल फिल करू शकतो कारण अशाच पद्धतीने डीपेंडेन्सी स्टोअर केल्या जातात या पर्टिक्युलर गोष्टीसाठी कोड वरच्या स्लाईड मध्ये दिला आहे तुम्ही तो पाहू शकतात एक एन्ट्री कॉम्प्युट करत असताना आपण काय करत आहोत समजा एखादी एंट्री कॉम्प्युटिंग करत असताना आपल्याला इतर बऱ्याच डिफरंट पेअर दरम्यान मिनिमम कॉम्प्युट कराव्या लागल्या या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्यावी ती म्हणजे अशा प्रकारचे कॉम्प्युटेशन आपण मॅक्झिमम लोंगेस्ट कॉमन वर्ड साठी केले आहे त्या ठिकाणी आपण सुरुवातीला मॅक्झिमम 0 समजला होता त्यानंतर मिळणाऱ्या प्रत्येक मोठ्या व्हॅल्यू नुसार मॅक्झिमम अपडेट केला होता या ठिकाणी आपल्याला मिनिमम एन्ट्री हवी आहे त्यानुसार आपण काय करणार आहोत तर लार्ज नंबर हा मिनिमम समजून पुढे प्रत्येक वेळेला आपल्याला मिनिमम पेक्षा लहान एन्ट्री मिळाली तर आपण मिनिमम करणार आहोत वर स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे या ठिकाणी घडत आहे सुरुवातीला आपण r c व्हॅल्यू इन्फिनिटी समजून लूप स्टार्ट करतो तुम्ही निश्चितच इन्फिनिटी घेऊ शकतात उदाहरणार्थ या प्रॉब्लेम मध्ये असणारे सर्वच डायमेन्शन चे प्रॉडक्ट आपण घेऊ शकतात आपल्याला माहिती आहे कि टोटल डायमेन्शन्स त्यापेक्षा जास्त असणार नाही तुम्ही लार्ज नंबर म्हणजे सर्वच डायमेन्शन चे प्रॉडक्ट घेऊ शकतात त्याचा तुम्ही सोडवत असलेल्या प्रॉब्लेम शी काहीही संबंध नाही तुम्ही कोड डिफाइन केला नाही या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मिनिमम कॉम्प्युट करत आहोत 0 पासून सुरुवात करून नंतर मॅक्झिमम अपडेट करण्यापेक्षा तुम्ही लार्ज व्हॅल्यू ने सुरुवात करून ती कमी करत जावे करंट व्हॅल्यू पेक्षा लहान असलेल्या सब प्रॉब्लेम मिळाल्यावर प्रत्येक वेळी तुम्ही ती व्हॅल्यू नवीन मिनिमम म्हणून रिप्लेस करू शकतात या ठिकाणी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे त्या व्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी म्हणजे आपण डायगोनल बाय डायगोनल पद्धतीने करतो प्रत्येक डायगोनल साठी आपण रो आणि कॉलम स्कॅन करून रो कॉलम पेयर साठी मिनिमम कॉम्प्युट करत जातो LCS प्रॉब्लेम प्रमाणे आपल्याला n स्क्वेअर ऑर्डर साईज असलेला टेबल फिल करणे आहे परंतु LCS आणि या प्रॉब्लेम मध्ये मुख्य डिफरन्स म्हणजे LCS प्रॉब्लेम टेबल एन्ट्री फिल करताना आपल्याला केवळ कॉन्स्टंट नंबर एन्ट्री पाहाव्या लागत होत्या ऑर्डर mn किंवा n स्क्वेअर होती त्यासाठी कॉन्स्टंट टाईम लागत होता टेबल साईज नुसार एफ्फोर्ट m n टाईम लागत होता दुर्दैवाने या ठिकाणी ती केस नाही आपण पाहिले आहेच की प्रत्येक एन्ट्री साठी लागणारा वेळ एन्ट्री च्या डायगोनल डिस्टन्स प्रोपोशनल प्रमाणे बदलत जातो साधारणपणे त्यासाठी ऑर्डर n फॅक्टर ऍड करावा लागेल आपल्याकडे ऍक्च्युली दोन एन्ट्री साठी n स्क्वेअर ऑर्डर आहेत त्यामुळे आपल्याला प्रत्येक एन्ट्री साठी ऑर्डर n वर्क करावे लागेल कारण प्रत्येक एन्ट्री साठी त्याच्या डाव्या बाजूचा रो आणि आणि खालचा कॉलम स्कॅन करावा लागेल त्यामुळे हा संपूर्ण प्रकार n स्क्वेअर ऑर्डर न राहता n क्यूब होईल या ठिकाणी हा पॉईंट लक्षात असू द्यावा त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स असू शकते कॉम्प्लेक्ससिटी टेबल साईज पेक्षा जास्त असेल त्यासंबंधित उदाहरण आपण या आधीच पाहिले आहेत म्हणूनच या उदाहरणाचे महत्त्व जास्त आहे साधारणपणे आपण आधी पाहिलेल्या उदाहरणांमध्ये फिबोनाची लिनियर टेबल होता टेबल भरण्यासाठी n लिनियर वेळ लागला ग्रिड मार्गासाठी आणि लोंगेस्ट कॉमन सब सिक्वेन्स साठी आमच्याकडे m बाय n टेबल्स आहेत परंतु ते भरण्यासाठी फक्त n बाय m वेळ किंवा m बाय n वेळ लागला येथे आमच्याकडे n बाय n टेबल आहे परंतु ते भरण्यासाठी n क्यूब वेळ लागतो कारण प्रत्येक एंट्रीसाठी कॉन्स्टंट वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो प्रत्यक्षात n च्या प्रमाणात वेळ लागतो धन्यवाद